तर मागील लर्निंग संवादांपासून आपण वेगवेगळ्या मल्टीमीडिया तत्त्वांमधून जात आहोत जे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक शिक्षण सामग्री तयार करण्यास आपल्याला सक्षम होण्यासाठी आपल्याला मदत करतात अशा तत्वांमध्ये रिडंडंसी तत्व मोडॅलिटी तत्व कोणतेही मल्टीमीडिया तत्व समाविष्ट होते आता या लर्निंग संवादामध्ये आपण आणखी काही तत्त्वांबद्दल चर्चा करणार आहोत जे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांसाठी अधिक आकर्षक सामग्री तयार करण्यात मदत करतील आणि परंतु या लर्निंग संवादापुढे जाण्यापूर्वी आपण खालील प्रतिबिंबित स्थाना पासून प्रारंभ करूया जो एक जीवशास्त्र शिक्षक आहेत त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी 15 मिनिटांची ई लर्निंग सामग्री तयार केली आहे आणि ही सामग्री फ्लिप्लड केलेल्या वर्गात विद्यार्थ्यांसाठी वापरण्याची त्यांची योजना आहे परंतु जेव्हा हा व्हिडिओ चालू असतो तेव्हा पार्श्वभूमीवर गोंधळ असतो जो एका हळूवार स्वरात येणाऱ्या पार्श्वसंगीताचा असतो त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी आमीना ही एक आहे जी या सामग्रीचा वापर करते आणि ती म्हणते की ही सामग्री तिच्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी आहे तथापि मिस्टर जो यांची आणखी एक विद्यार्थिनी कविता आहे जी असे म्हणते की या प्रकारचे पार्श्वसंगीत खरोखरच तीला अधिक चांगले शिकण्यापासून विचलित करीत आहे आता अमीना आणि कविताबद्दल तुमचे काय मत आहे व्हिडिओला विराम द्या आपले प्रतिसाद लिहा आणि आपण पूर्ण झाल्यावर पुन्हा सुरु करा मिस्टर जो यांच्या वर्गातील पार्श्वसंगीताचा प्रभाव याबद्दल आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असतील आणि तुमच्यातील काही जण असे म्हणतील की माझ्यासाठी या प्रकारचे पार्श्वसंगीत खरोखर महत्वाचे आहे कारण काही परिस्थितीत यामुळे मला अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास मदत होते आणि तुमच्यातील काहीजण असे म्हणू शकतात की अशा प्रकारच्या सामग्री ज्यात या प्रकारच्या पार्श्वसंगीत आहे ते मंद गतीचे संगीत कधीकधी विचलित करणारे असू शकते आणि काही प्रकरणांमध्ये हे ऐकल्यावर माझे लक्ष विचलित होते आणि इतरांनी कदाचित म्हटले असेल की आपण जी सामग्री शिकत आहात त्या प्रकारावर आणि आपण त्या सामग्रीचा स्वतः कुठे वापर करू इच्छित आहात ती परिस्थिती यानुसार फरक आहे तर आता आपल्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास सक्षम होण्यासाठी विविध विषयांमधील पार्श्वसंगीताच्या प्रभावाबद्दल मल्टीमीडिया शिक्षणाचे संज्ञानात्मक सिद्धांत काय म्हणतात ते आता पाहूया आता मल्टीमीडिया शिक्षणाबद्दल समुदायाची भीती आहे की सर्व मनुष्यांकडे दोन चॅनेल आहेत एक सर्व माहितीसाठी दृश्यात्मक किंवा सचित्र सादरीकरणासाठी वापरली जातो आणि दुसरा चॅनेल आपण प्रक्रिया करत असलेल्या ऑडिओ किंवा तोंडी माहितीसाठी वापरला जातो परंतु हे सर्व चॅनेल प्रत्यक्षात क्षमतेच्या बाबतीत मर्यादित आहेत आणि म्हणूनच आपण त्यात जितकी अधिक माहिती भराल किंवा जितके जास्त ओव्हरलोड कराल तितके ते आपल्या डोक्यात घडू शकणार्या शिक्षण प्रक्रियेस अडथळा बनू शकते आणि म्हणूनच काही प्रकरणांमध्ये पार्श्वसंगीत हे काही विद्यार्थ्यांसाठी विचलित करणारे असू शकते ज्यामुळे विद्यार्थ्यांना ती सामग्री वापरल्यामुळे पुढे जाण्यात सक्षम होणे कठीण होते तर बर्याच प्रकरणांमध्ये जेव्हा खिळवून ठेवणारी सामग्री असते तेव्हा सक्रिय शिक्षण होते ही संज्ञानात्मक प्रक्रिया आपल्या स्वतच्या डोक्यात घडण्यास सक्षम करते म्हणूनच संबंध नसलेले पार्श्वसंगीत वापरण्यासाठी चूक सामान्य इन्सट्रक्शन डिझाइनर किंवा ई शिक्षण सामग्री विकसक करतात आणि हि त्यांनी केलेल्या काही चुकांपैकी आहे जी आपल्या काही विद्यार्थ्यांना शिकण्यास सक्षम बनण्यास अडथळा बनते कारण काही परिस्थितींमध्ये ही सर्वसाधारणपणे चांगली पद्धत असू शकत नाही म्हणूनच आपण सामान्यपणे असे म्हणू शकतो की काही परिस्थितीत पार्श्वसंगीत योग्य नसते अशा परिस्थिती जसे की जेव्हा सामग्री आपल्या नवीन विद्यार्थ्यांकरिता खरोखर नवीन असते काही परिस्थितीत जिथे सामग्री खरोखर बोलली जात असते किंवा अशा वेगात शिकविली जाते जिथे विद्यार्थी नियंत्रित करू शकत नाहीत किंवा अशा परिस्थितीत की ज्या वेगाने सामग्री प्रदर्शित केली जात आहे त्या वेगाच्या गतीचे विद्यार्थी अनुसरण करू शकत नाहीत तर अशा परिस्थितीत पार्श्वसंगीत खरोखरच महत्वाचे असू शकत नाही तर सामान्यत जेव्हा जेव्हा आपण काही सामग्रीमध्ये पार्श्वसंगीत समाविष्ट करीत असतो तेव्हा यामुळे उद्भवणाऱ्या आवाजमुळे आणि आपण प्रत्यक्षात आपल्या स्मृतीवर जास्त भार देत असल्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो आता हे आपल्याला कोहिरन्स तत्त्व चर्चेस आणते कोहिरन्स असे म्हणते की आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिकण्यास सक्षम होण्यासाठी कमी सामग्री वापरा तर या विधानाचा आपला अर्थ काय आहे की आपल्या सामग्रीमध्ये बाह्य शब्द समाविष्ट करू नका आपल्या सामग्रीमध्ये बाह्य ग्राफिक्स वापरू नका आपल्या सामग्रीमध्ये बाह्य ध्वनी वापरू नका नेहमीच हे सोपे करा आपल्या विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्यास सक्षम असण्यासाठी आणि अशा परिस्थितीत आणखी चांगल्या प्रकारे सक्षम होण्यासाठी केवळ कमी सामग्री वापरा आणि हे आपल्या सामग्रीमधील पार्श्वसंगीताच्या प्रभावाबद्दल दिलेल्या उदाहरणात स्पष्ट आहे तर कोहिरन्स तत्त्वाचा पहिला नियम सांगितला आहे की जेव्हा आपण आपल्या विद्यार्थ्यांकरिता सामग्री तयार करीत असता की ज्यात बरेच चॅनल असतात तेव्हा आपण मानवी मेंदूवर परिणाम करणारे हे सर्व बाह्य ध्वनी टाळत असल्याचे सुनिश्चित करा याचा मानवी स्मरणशक्तीवर चांगले काम करण्यात सक्षम होण्यासाठी परिणाम होऊ शकतो कारण जेव्हा जेव्हा आपण अतिरिक्त पार्श्वसंगीत किंवा अतिरिक्त आवाज यांसारख्या अतिरिक्त माहितीची भर घालत असातो तेव्हा ते आपल्या कार्य करण्याच्या स्मरणशक्तीला जास्त भार देते आणि म्हणूनच हे आपल्या विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिकण्याच्या किंवा आपण विद्यार्थ्यांसाठी तयार करीत असलेल्या सामग्री पासून अधिक चांगले शिकण्याच्या प्रक्रियेपासून प्रतिबंध करते आता येथे एक परिस्थिती आहे आपण मिस्टर जो या त्याच जीवशास्त्र शिक्षकांबद्दल बोलत आहोत जे आता फुलांविषयी शिकवित आहेत म्हणूनच त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी फुलांविषयी सामग्री तयार केली आहे या सामग्रीचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी फुलांचे वेगवेगळे भाग समजणे आणि ओळखणे आता त्यांनी येथे खाली दिलेली सामग्री तयार केली आहे ज्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी फुलाचे भाग जाणून आणि समजून घेण्यात सक्षम होणे आवश्यक आहे आता थोडा वेळ घ्या काही सेकंद घ्या येथे या प्रतिमेकडे पहा आणि नंतर या बाजूला आपण पहात असलेल्या या विशिष्ट प्रतिमेमध्ये काय चूक आहे याचा विचार करा ही प्रतिमा मजकूराने भरलेली आहे हे तुम्ही पाहत आहेत की प्रतिमेच्या डाव्या बाजूला पुष्कळ मजकूर आहे परंतु पुन्हा प्रतिमेमध्ये फुलाला उजव्या बाजूला ठेवले आहे तर हा माहिती स्वरूपातील मजकूर विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास सक्षम होण्यासाठी थोड्या फार प्रमाणात अवघड बनतात आणि यालाच आपण कोहिरन्स तत्वाचा दुसरा नियम म्हणतो ज्यात असे म्हटले आहे की आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या ई शिक्षण सामग्रीमध्ये बाह्य शब्द टाळले पाहिजेत आता जर आपण येथे या प्रतिमेकडे लक्ष दिले तर आपण हे पाहू शकतो की मागील प्रतिमेमध्ये असलेले सर्व मजकूर कमी झाला आहे आणि आता विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतील आपण पाहू शकता की त्या फुलाला स्वतःचे वेगवेगळे भाग आहेत आणि प्रत्येक भागावर थोडी आकृती आणि काही थोड्या तपशीलाचे लेबल दिले गेले आहेत या मार्गाने आपण देखील या नवीन प्रतिमेवर मागील प्रतिमेमध्ये दर्शविलेल्या मजकूराची मात्रा कमी करण्यात सक्षम होऊ शकतो आणि यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सहजतेने संबंधांचा पाठपुरावा करण्यास सक्षम करणे सोपे होते आणि हे शिकणार्याला फुलांच्या सर्व तपशीलांवर जसे ते दिसत आहे त्याकडे लक्ष देण्यास सक्षम करते या प्रकारे आपण आपल्या विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिकण्यास सक्षम करू शकाल तर हे एक उदाहरण आहे जेथे नियम क्रमांक दोन वर कोहिरन्स सिद्धांत लागू केला गेला आहे जो म्हणतो की आपल्या सामग्रीमध्ये नेहमी बाह्य शब्द टाळा जेणेकरून आपले विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकण्यास आणि त्या विशिष्ट प्रतिमेवरील माहिती अधिक चांगल्या प्रकारे समायोजित करण्यात सक्षम होऊ शकतात आता आपण आणखी एक उदाहरण पाहू या जेथे आपण मिस्टर जेम्स बद्दल बोलतो जे आता भौतिकशास्त्र शिक्षक आहेत तर मिस्टर जेम्स हे एक भौतिकशास्त्र शिक्षक आहे जे आपल्या विद्यार्थ्यांकरिता लाइट बल्ब विषयी धडा तयार करत आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांकरिता त्यांचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे प्रत्यक्षात बल्बचे भाग ओळखण्यास आणि नंतर त्याकडे पाहण्यास सक्षम करणे आणि नंतर या चित्राकडे येथे पहा आणि चित्र आणि प्रतिमेचा थोडा विचार करा आणि मग या विशिष्ट प्रतिमेत काय चूक आहे याचा विचार करा आता तुम्ही त्या प्रतिमेकडे डोकावले तर तुम्हाला दिसून येईल की प्रतिमेमध्ये दोन भाग आहेत त्यातील एक थॉमस एडिसन आहे जो बल्बचा शोधकर्ता आहे आणि दुसर्या भागात बल्बचे स्वतःचे वेगवेगळ्या भागांचे चित्र आहे आता जर आपण या धड्याच्या उद्दीष्ट्याकडे लक्ष दिले तर आपल्याला हे दिसून येते की या धड्याचे उद्दीष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना बल्बचे वेगवेगळे भाग ओळखण्यास सक्षम करणे आता येथे एक अतिरिक्त ग्राफिक्स आहे ज्यामध्ये थॉमस एडिसनचे हे चित्र जोडले गेले आहे जे येथे या विशिष्ट प्रतिमेत ठेवणे महत्वाचे नव्हते म्हणून एखाद्या धड्यात अशी माहिती किंवा असे ग्राफिक जोडणे आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याच्या प्रक्रियेस अडथळा आणू शकते कारण यामुळे वास्तविकपणे आपल्या संज्ञानात्मक क्षमतेवर एक ओझे वाढते आणि म्हणूनच आपल्या स्मरणशक्तीस अत्यधिक भार कमी शिक्षणास कारणीभूत ठरेल आणि म्हणूनच शिकणार्यास शिकण्यापासून प्रतिबंधित करेल हा प्रत्यक्षात कोहिरन्स तत्त्वाचा नियम क्रमांक तीन आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की बाह्य ग्राफिक्स असलेल्या मल्टीमीडिया धड्यांना नेहमी टाळा म्हणून धड्याचा भाग असणे महत्वाचे नाही अशा ग्राफिक्सला वगळा जेणेकरुन एका वेळी आवश्यक असलेली माहिती शिकण्यास विद्यार्थी सक्षम होऊ शकतील आणि त्यांचे अनुसरण करण्यास सक्षम होऊ शकतील हा शिकण्याचा अधिक सोपा मार्ग आहे तर आता खालील प्रतिमेकडे लक्ष द्या आणि फरक पहा जर तुम्ही या प्रतिमेकडे येथे पाहिले तर हे दिसून येते की आपण थॉमस एडिसनची प्रतिमा काढून टाकली आहे आणि आता केवळ बल्बची आणि त्याच्या भागाची प्रतिमा राहिली आहे तर या प्रकरणात अनुसरण करणे शिकणार्यासाठी अधिक सोपे होते वेळ पहा 0855 कमी माहिती आणि कमी ग्राफिक्स ज्यामुळे हे सुलभ होते तर यामुळे अधिक चांगल्या प्रकारे शिकण्याची क्षमता वाढते जेणेकरून सूचित केले जाते की संज्ञानात्मक भार किंवा आपल्या संज्ञानात्मक प्रक्रिया ग्राफिक्सच्या माहितीद्वारे ओव्हरलोड केल्या जात नाहीत आणि अश्या प्रकारे कोहिरन्स प्रत्यक्षात कार्य करते आता या विशिष्ट कोहिरन्स तत्त्वानुसार हे मार्ग आहेत सर्व प्रकरणांमध्ये जेव्हा आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा बर्याच अॅप्लिकेशनससाठी ई शिक्षण सामग्री तयार करत असेल तेव्हा लक्षात ठेवा त्या सामग्रीमध्ये बाह्य माहिती टाळा आपल्या सामग्रीमध्ये ग्राफिक्सचा बराचसा भाग घेऊ नका आपल्या सामग्रीमधील ग्राफिकमध्ये जास्त शब्द आणि मजकूर सामील करू नका जास्त आवाज किंवा पार्श्वसंगीत सामील करू नका कारण हे सर्व स्मरणशक्ती ओव्हरलोड करु शकतात आणि याचा शिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो म्हणून आपण देत असलेली ही माहिती टाळा तसेच आपण कोणत्याही अनावश्यक सामग्रीचा समावेश करीत नाही हे सुनिश्चित करणे नेहमी लक्षात ठेवा कारण कोहिरन्स सिद्धांत म्हणतो की चांगल्या शिक्षणासाठी कमी साहित्य वापरा आणि म्हणूनच आपण जोडलेली ही सर्व सामग्री टाळणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपले शिक्षण वर्धित करते आणि यामुळे त्यांना सामग्री अधिक सुलभतेने समजणे अधिक सुलभ होते म्हणूनच सामान्यत आपण जेव्हा ही अतिरिक्त सामग्री वापरत असतो तेव्हा आपल्याला हे समजते की हे सर्व आपल्या विद्यार्थ्यांना विचलित करते त्यामुळे ते सामग्रीवर लक्ष केंद्रित करीत नाहीत आणि म्हणूनच त्यांना येथे बदल करावे लागते आणि त्या विशिष्ट प्रतिमेवर यासलेल्या सर्व माहितीकडे ते पाहतात परंतु पुन्हा आपण देत असलेल्या या अतिरिक्त माहितीमुळे कदाचित आपले विद्यार्थी अशा प्रकारे लक्ष विचलित झाल्यामुळे अधिक चांगले शिकू शकणार नाहीत किंवा मागील ज्ञानाचा सध्याच्या ज्ञानाशी योग्य संबंध प्रस्थापित करू शकणार नाहीत आणि म्हणून अशा प्रकारे साहित्य शक्य तितक्या टाळण्याचा प्रयत्न करा तर पुन्हा काही प्रकरणांमध्ये आपण बाह्य साहित्य म्हणून जोडत असलेल्या या सामग्रीमध्येही मोह निर्माण होऊ शकतो जो आपल्या विद्यार्थ्यांद्वारे अयोग्य विद्यमान ज्ञानाला प्राथमिक रूप देत आहे जे त्यांना प्रत्यक्षात पहात असलेल्या गोष्टीशी जोडण्यास सक्षम करते उदाहरणार्थ जेव्हा आपण पहाल की बल्बची प्रतिमा या सामग्रीशी जोडलेली नसलेल्या इतर गोष्टींचा विचार करण्यास प्रारंभ करू शकते आणि या धड्यातील वास्तविक शिक्षणास शिकण्यास आणि त्यांच्याशी जोडण्यास अधिक जटिल बनविते पुढील धड्यात आपण सेगमेंटिंग तत्त्व आणि वैयक्तिकरण तत्त्व यासारख्या इतर तत्त्वांबद्दल देखील चर्चा करणार आहोत